प्रॉब्लेम्स 6 10 आपण असाइनमेंट क्रमांक चार सोडवत होतो आणि आपण प्रश्न क्रमांक एक ते पाच सोडवलेले आहे तर आता आपल्याला प्रश्न क्रमांक सहा सोडवायचा आहे जे असे सांगते की एक लांब दंडगोलाचा विचार करा जेव्हा त्याचा अक्ष हा z अक्षावर आहे तर आपल्याकडे एक लांब दंडगोल आहे तर फ्रीन्ज परिणाम गेले आहेत आणि त्याचा अक्ष हा z अक्षावर आहे ते एक आपला विद्युत पदार्थापासून बनवले आहे ज्याची ससेप्टीबिलिटी काय e आहे जर ते समसमान इलेक्ट्रिक फील्ड E मध्ये ठेवले E जे बरोबर आहे E0y दंडगोला मध्ये असलेली डिस्प्लेसमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड चे ध्रुवीकरण शोधा तर जर मी याकडे वरतून बघितले जर मी या दंडगोलाकडे वरतून बघितले तर येथे काय होत आहे ते आहे एक पदार्थ काय e आणि आपल्याला त्याला समान फील्ड जे y दिशेत जात आहे त्या मध्ये ठेवायचे आहे आता अनुभवावरून आपल्याला माहित आहे की ते आतील बाजूला एकसमान ध्रुवीकरण उत्पन्न करणार आहे आणि हे एकसमान ध्रुवीकरण काय करणार आहे की ते त्या बदल्यात विरुद्ध दिशेत एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार आहे इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार आहे जे मी येथे विरुद्ध दिशेमध्ये पिवळे दाखवत आहे तर आतल्या बाजूला असलेले नेट फील्ड हे प्रयुक्त केलेल्या आणि उत्पन्न झालेल्या फील्ड चे संयोजन आहे तर असे म्हणू या की उत्पन्न झालेले ध्रुवीकरण हे p आहे आणि ते E च्या सारख्याच दिशेत आहे तर हे p आहे y च्या दिशेमध्ये हे यामधून एक इलेक्ट्रिक फील्ड उत्पन्न करत आहे E जे आहे वजा p भागिले 2 एपसिलोन 0 किंवा वजा p भागिले 2 एपसिलोन 0 हे y च्या दिशेमध्ये तर नेट फिल्ड आतील E हे असणार आहे E प्रयुक्त केलेले जे आहे E 0 y वजा p भागिले 2 एपसिलोन 0 y EE0yPPyE P20 P20y EE0y P20y Pe0Ee0E0 P20yPe0E0 eP2 P1e2e0E0P2e2e0E0y आता मी नियमात असलेल्या संबंधांपासून p शोधू शकतो जे असे सांगते की आतील p कारण की सर्वकाही y दिशेमध्ये आहे मी असे लिहायला संकोच करणार नाही की येथे वर वेक्टर चिन्ह किंवा थोड्या वेळेसाठी असे लिहू यात की आतील P हे त्या पॉईंटवर बरोबर आहे काय e एपसिलोन 0 E तर हे असे असणार आहे की ते बरोबर आहे काय e एपसिलोन 0 E 0 वजा p भागिले 2 एपसिलोन 0 हे y दिशेमध्ये p ला लीहा बरोबर आहे काय e एपसिलोन 0 E 0 वजा काय e p भागिले 2 तर माझ्याकडे जे इक्वेशन आहे p बरोबर आहे काय e एपसिलोन 0 E 0 वजा काय e p भागिले 2 आणि ते मला असे येते की p 1 अधिक काय e भागिले 2 जे बरोबर आहे काय e एपसिलोन 0 E 0 किंवा p बरोबर आहे 2 काय e भागिले 2 अधिक काय e एपसिलोन 0 E 0 नोंद घ्या की जर काय e हे 0 असेल तर तिथे p असणार नाही तर आता मी येथे वेक्टर चे चिन्ह ठेवू शकतो p हे जाणार आहे y च्या दिशेमध्ये आतील बाजूला असलेले इलेक्ट्रिक फील्ड E हे काही नसून प्रयुक्त केलेले E आहे जे आहे E 0 वजा p भागिले 2 एपसिलोन 0 तर हे असणार आहे E 0 वजा काय e भागिले 2 अधिक e E 0 हे y च्या दिशेमध्ये E E0 P20E0 e2eE0y 22eE0y D1e0E 2 1e2e0E0y तर हे असे येते की 2 भागिले 2 अधिक काय e E 0 हे y च्या दिशेमध्ये डिस्प्लेसमेंट बद्दल काय डिस्प्लेसमेंट काही नसून परंतु एक तर मी थेट लिहू शकतो 1 अधिक काय e एपसिलोन 0 E किंवा मी हे सहसंबंध वापरू शकतो की एपसिलोन 0 E अधिक p जे सर्व सारखेच आहे तर हे असणार आहे 2 गुणिले 1 अधिक काय e भागिले 2 अधिक काय e गुणिले E 0 एपसिलोन 0 हे y या दिशेमध्ये पुढे प्रश्न क्रमांक सात हे खरे पाहता माहित असलेल्या सहसंबंध यांचा उपयोग करायचा आहे एक इंटीग्रल शोधण्यासाठी तर आपण एका लांब सोलेनोईड मुळे असलेल्या फिल्ड कडे एक नेमके इंटीग्रल मोजण्यासाठी पाहत आहोत तर एक लांब सोलेनोईड विचारात घ्या याच्या आत मध्ये B फिल्ड आहे जे बरोबर आहे म्यु 0 k z जिथे k हे पृष्ठभागावरील करंट आहे जर R ही सोलेनोईड ची त्रिज्या आहे तर या माहितीच्या आधारे आणि बायोट सावर्ट च्या नियमाप्रमाणे इंटीग्रल ची किंमत आहे Bin0kz ∞dz02πdϕR rcosϕ ϕz2R2r2 2rRcosϕ 32 तर आपल्याला हे वापरायचे आहे या इंटीग्रल ची किंमत माहीत करून घेण्यासाठी इंटिग्रल dz प्राईम वजा अनंत ते अनंत इंटिग्रल d फाय प्राईम 0 ते 2 पाय आणि माझ्याकडे आहे R वजा r कोसाइन ऑफ फाय वजा फाय प्राईम चा घात 3 छेद 2 तिथे आम्ही दिलेल्या असाइन्मेंट मध्ये एक टायपिंग ची चूक झालेली आहे झेड प्राईम च्या जागी आपण तिथे z आउट असे लिहिले आहे तर ते कृपया बरोबर करा ची किंमत दोहोंसाठी आहे तेव्हा r लहान आहे R पेक्षा किंवा r मोठा आहे R पेक्षा आपल्याला हे शोधायचे आहे आता बायोट सावर्ट च्या नियमाप्रमाणे जे काही नाही पण इंटीग्रल ऑफ म्यु 0 भागिले 4 पाय इंटिग्रल जर तेथे एक करंट आहे I मी असे सुद्धा लिहू शकतो की I dl प्राईम क्रॉस r वजा r प्राईम भागिले r वजा r प्राईम चा घन चे केवल मूल्य हे या बरोबर सुद्धा आहे की म्यु 0 भागिले 4 पाय इंटिग्रल j r प्राईम क्रॉस r वजा r प्राईम भागिले r वजा r प्राईम चा घन d वोल्युम प्राईम जर आपण हे इंटिग्रल मोजले जे येथे लिहिले आहे आणि असे दाखवले की ते असे याप्रमाणे येते ज्याची इंटीग्रल किंमत तुम्हाला मोजायची आहे तर आपण हे समजून घेऊ शकू B 0I4πdlr rr r3dV04πjr×r rr r3dV आपण ह्या इंटीग्रल ची किंमत याचा संबंध एंपियर प्राईम मधून काढलेल्या किमतीशी लावून काढू शकतो तर चला आपण ते करूया मी या प्रश्नांमध्ये काय करणार आहे की कारण हा एक z च्या दिशेने स्थानांतर संबंधित अपरिवर्तनीय आहे मी मॅग्नेटिक फिल्ड मोजतो जे समान असणार आहे झेड च्या कोणत्या व्हॅल्यू साठी आहे याला काही महत्त्व नाही जे माझे आयुष्य थोडे सोपे करत आहे तर चला तर पाहूया आपण या सोलेनोईड कडे पाहत आहोत आणि आपण d शोधायचा प्रयत्न करत आहोत ह्या साठी इथे z बरोबर आहे 0 तिथे जेव्हा काही r जे बरोबर आहे म्यु 0 छेद 4 पाय इंटिग्रल j r प्राईम क्रॉस r वजा r प्राईम भागिले r वजा r प्राईम चा घन dv प्राईम चला तर पाहुयात करंट डेन्सिटी काय आहे करंट हे फक्त पृष्ठभागावर प्रवाहित आहे आणि म्हणून मी असे लिहू शकतो की करंट डेन्सिटी j r प्राईम जी आहे फाय प्राईम च्या दिशेमध्ये तर हे असणार आहे k डेल्टा मी येथे दंडगोलाकार सहनिर्देशांकाचा उपयोग करतो s वजा R किंवा s प्राईम वजा R जिथे s हे आहे दंडगोलाकार सहनिर्देशक रेडियल दिशेमध्ये डेल्टा s प्राईम वजा R आणि हे फाय प्राईम च्या दिशेने जात आहे r वेक्टर आपण असे घेत आहोत की z हे असणार आहे 0 त्याबरोबर तर हे काही नसून पण r s r प्राईम वेक्टर असणार आहे s प्राईम s प्राईम च्या दिशेमध्ये अधिक z प्राईम z च्या दिशेमध्ये आणि म्हणून मी असे लिहू शकतो की B हे z बरोबर आहे 0 येथे आणि काही s आणि फाय बरोबर आहे म्यु 0 भागिले 2 पाय k जे असे येते की इंटिग्रल डेल्टा s प्राईम वजा R फाय प्राईम युनिट वेक्टर क्रॉस r जे आहे r s वजा s प्राईम s प्राईम युनिट वेक्टर वजा z प्राईम z युनिट वेक्टर भागिले jrkδs Rrrsrsszz Bz0sϕ 0k2πs Rrs ss zzz2s2r2 2srcosϕ 32sdsdϕdz 0k2πrs Rs zzz2R2r2 2Rrcosϕ 32Rdϕdz आता अंतर असणार आहे z प्राईम चा वर्ग अधिक हे r s युनिट वेक्टर वजा s प्राईम युनिट वेक्टर चे अंतर जे आहे s प्राईम चा वर्ग अधिक r चा वर्ग वजा 2 s प्राईम r कोसाइन ऑफ फाय वजा फाय प्राईम चा घात तीन छेद दोन हे पाहण्यास सोपे आहे की अंतर जे मी आता वापरले जर तुम्ही या s कडे आणि s प्राईम कडे बघितले आणि आपण खरे पाहता येथे या अंतरा कडे पाहत आहोत एक x y घ्या आणि x आणि y कॉम्पोनन्ट्स घ्या आणि तुम्हाला हे उत्तर मिळते तर मी असे करू शकतो की s प्राईम इंटीग्रल हे इथे लिहायचे आणि याला म्यु 0 असे लिहायचे हे 2 पाय कसे आले हे 4 पाय आहे म्यु 0 k भागिले 4 पाय इंटिग्रल फाय प्राईम क्रॉस r s वजा s प्राईम आता असे येईल की R s प्राईम युनिट वेक्टर वजा z प्राईम z भागिले z प्राईम चा वर्ग R चा वर्ग अधिक r चा वर्ग वजा 2 R r कोसाइन फाय वजा फाय प्राईम चा घात 3 छेद 2 आणि माझ्याकडे ते शिल्लक आहे ते फक्त d फाय प्राईम R गुणिले dz प्राईम इंटीग्रल ते वोल्युम इंटिग्रल मी ते येथे सुद्धा लिहायला पाहिजे होते कारण वोल्युम इंटीग्रल हे काही नसून पण ds प्राईम s प्राईम d फाय प्राईम dz प्राईम ds प्राईम याचे आपण आधीच इंटिग्रेशन केले आहे तर म्हणजेच s प्राईम हे r ने बदलले जाते आता मला माहित आहे की शेवटचे B हे z च्या दिशेमध्ये आहे फाय प्राईम क्रॉस s हे आहे सारखे x y प्रतलामध्ये जे मला z च्या दिशेमध्ये कॉम्पोनन्ट् देणार आहे तथापि फाय प्राईम क्रॉस z हे मला x y प्रतलामध्ये कॉम्पोनन्ट् देणार आहे आणि ते 0 ला इंटिग्रेट झाले पाहिजे कारण की शेवटचे B डाव्या बाजूला हे आहे z च्या दिशेमध्ये तर ही शेवटची संख्या या इंटिग्रल मध्ये काहीच योगदान करत नाही आपण येथे लगेचच पाहू शकतो की जर मी ही इंटीग्रल झेड प्राईम सोबत लिहिले मला माहित आहे कि उत्तर हे 0 असणार आहे कारण की डाव्या हाताच्या बाजूला तेथे x y प्रतलामध्ये तेथे कोणताच कॉम्पोनन्ट् नाही तर माझ्याकडे शिल्लक राहते B जे आहे म्यु 0 0kz 0k4π ∞dz02πRdϕϕ×rs Rsz2R2r2 2rRcosϕ 32 मला म्यु 0 k हे z च्या दिशेमध्ये लिहू द्या जे बरोबर आहे म्यु 0 k भागिले 4 पाय इंटिग्रल dz प्राईम हे वजा अनंत ते अनंत पर्यंत इंटिग्रल R d फाय प्राईम हे 0 पासून 2 पाय पर्यंत गुणिले फाय प्राईम क्रॉस r s वजा R s प्राईम भागिले z प्राईम चा वर्ग अधिक R चा वर्ग अधिक r चा वर्ग वजा 2 R r को साइन ऑफ फाय वजा फाय प्राईम चा घात 3 छेद 2 चला आता पाहुयात ही फाय प्राइम क्रॉस s काय आहे तर फक्त या x y प्रतला कडे बघूया असे म्हणू या की हे s प्राईम आहे हे फाय प्राइम आहे आणि हे s आहे हा कोन फाय प्राईम आहे आणि हा कोन s आणि s प्राईम यांच्यामधला आहे फाय वजा फाय प्राईम तर येथे या पॉईंटवर हे s आहे हे फाय प्राईम आहे या s आणि s प्राईम यांच्यामधला कोन युनिट वेक्टर हा आहे फाय वजा फाय प्राईम आणि म्हणून फाय प्राइम युनिट वेक्टर आणि फाय युनिट वेक्टर यांच्यामधला सुद्धा हा येथे आहे मला हे येथे थोड्या वेगळ्या रंगाने दाखवून द्या हे फाय वजा फाय प्राईम आणि म्हणून हा कोण आहे पाय भागिले 2 वजा फाय वजा फाय प्राईम आणि आता तुम्ही येथे पाहू शकता की युनिट वेक्टर फाय प्राईम क्रॉस s हे असणार आहे z च्या दिशेमध्ये जे असणार आहे तर वजा z दिशा वजा z दिशा साईन ऑफ पाय छेद 2 वजा फाय वजा फाय प्राईम जेणेकरून ते असणार आहे कोसाइन ऑफ फाय वजा फाय प्राईम आणि फाय प्राईम क्रॉस s प्राईम हे बरोबर आहे फाय प्राईम क्रास s प्राईम तुम्ही येथे पाहू शकता की फाय प्राइम क्रॉस s हे वजा z आहे आणि म्हणून उजव्या हाताची बाजू अशी बनते की ते बरोबर आहे म्यु 0 k भागिले 4 पाय इंटिग्रल वजा अनंत ते अनंत dz प्राईम 0 ते 2 पाय पर्यंत R d फाय प्राईम आत मध्ये मला मिळते R वजा r कोसाइन ऑफ फाय वजा फाय प्राईम जे आहे z दिशेमध्ये s zcos ϕ s z 0k 0k4π ∞dz02πRdR rcosϕ z2R2r2 2rRcosϕ 32 4πR rR 0 rR तर आता मी z युनिट वेक्टर काढून टाकू शकतो आणि असे लिहितो की म्यु नॉट k हे डाव्या हाताच्या बाजूला भागिले z प्राईम चा वर्ग अधिक R चा वर्ग r चा वर्ग वजा 2 R r को साइन ऑफ फाय वजा फाय प्राईम चा घात 3 छेद 2 राहिलेल्या सर्व गोष्टी या साध्या आहेत मी म्यु नॉट k हे कॅन्सल करू शकतो दोन्ही बाजूंना आणि हे फक्त आहे जेव्हा r हे लहान आहे R पेक्षा जेव्हा r हे मोठे आहे R पेक्षा तेव्हा तेथे फिल्ड असणार नाही त्यामुळे ते 0 असलेच पाहिजे आणि म्हणून माझ्याकडे उत्तर आहे म्हणून ते इंटीग्रल वजा अनंत ते अनंत d z प्राईम इंटिग्रल d फाय प्राईम 0 ते 2 पाय पर्यंत ते सर्व ते मी लिहिले आहे ते असणार आहे 4 पाय भागिले R जेव्हा r लहान आहे R पेक्षा आणि 0 जेव्हा r मोठे आहे R पेक्षा आणि तेच उत्तर आहे पुढे प्रश्न क्रमांक 8 एक चकती जिथे केंद्र ओरिजिन वर आहे आणि म्हणून हा z अक्ष वाहतो एक सारखी सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा आणि ते फिरत आहे कोनात्मक गती ओमेगा ने नंतर मॅग्नेटिक फिल्ड हे z अक्षावर उंची h असतांना असणार आहे मी हा प्रश्न मध्ये काय करू शकतो की या चकती चे लहान रिंग ज्यांची जाडी डेल्टा r आहे यामध्ये विभागतो प्रत्येक रिंग मुळे असलेले मॅग्नेटिक फिल्ड डेल्टा B मोजायचे आणि नंतर त्यांची बेरीज करायची तर मी आता या रिंग मुळे जी उंची h येथे आहे त्याचे फिल्ड मोजतो आता मला माझ्याकडे एक रिंग आहे त्याची त्रिज्या r आणि करंट I आहे तर उंची z असताना मॅग्नेटिक फिल्ड हे काही नसून फक्त म्यु 0 I भागिले 2 r चा वर्ग भागिले r चा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि ते असणार आहे z दिशेमध्ये या सध्याच्या बाबतीत हे I असणार आहे या रे मुळे असलेल्या I शी संबंधित तर चला मग ते करूयात Bz 0I2 r2r2z232 तर जर मी या चकतीकडे बघितले एक रिंग तिची जाडी डेल्टा r आहे ती घ्या तिची त्रिज्या r आहे तर मग करंट I हे असणार आहे प्रवाहित असलेला चार्ज प्रति युनिट टाईम या रिंगमध्ये असलेला चार्ज तिची जाडी डेल्टा r आहे तिची रुंदी असणार आहे क्षेत्र 2 पाय r डेल्टा r गुणिले सिग्मा आणि प्रति सेकंद हा प्रवाहित असलेला चार्ज ओमेगा भागिले 2 पाय गुणिले वारंवारता तर हे बरोबर असणार आहे सिग्मा r डेल्टा r हे या रिंगमधील करंट आहे आणि म्हणून ते लहान डेल्टा B जे यामुळे आहे ते असणार आहे म्यु 0 भागिले 2 सिग्मा r डेल्टा r गुणिले r चा वर्ग भागिले r चा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 r2r2z232 Bzz0σω20Rr3drr2z232 आणि पूर्ण B जे आहे z च्या दिशेमध्ये z उंचीवर आणि म्हणून ते असणार आहे म्यु 0 किंवा तेथे आहे ओमेगा येथे आहे एक ओमेगा म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 इंटिग्रल 0 पासून R पर्यंत r चा घन dr भागिले r चा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि हे इंटीग्रल मोजण्यासाठी अतिशय सोपे आहे तुम्ही हे वेगवेगळ्या पद्धतीने मोजू शकतात पण चला बघूया मी याला असे लिहू शकतो का r बरोबर आहे z टँजेन्ट ऑफ थिटा किंवा मी येथे दुसरे सुद्धा काही प्रतिस्थापन करू शकतो नंतर d r बनते z सेकंट स्क्वेअर थिटा rztanθdrzsec2θdθ B0σω2 0Rz z3θ zθdθ z3 0σωz2 0Rz dθ 0σωz2 0Rz dcosθ 0σωz2 1ZR2z21 x2x2dx xcosθ तर माझ्याकडे आहे B बरोबर म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 इंटिग्रल थिटा बरोबर आहे 0 ते टॅन इन्व्हर्स R भागिले z r चा घन जे होणार आहे z चा घन टॅन चा घन हे आहे z सेकंट स्क्वेअर थिटा d थिटा भागिले z चा घन सेकंट चा घन थिटा चला यामधून काही संख्या कॅन्सल करूयात z चा घन कॅन्सल होते सेकंट स्क्वेअर थिटा कॅन्सल होते जे मला देईल सेक थिटा आणि हेच त्यामुळे आहे हे बनते म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 0 ते टॅन इन्व्हर्स R भागिले z साइन चा घन थिटा भागिले को साइन चा वर्ग थिटा हे मोजण्यासाठी अत्यंत सोपे इंटीग्रल आहे मी याला असे लिहू शकतो की हे बरोबर आहे म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 इंटिग्रल 0 ते टॅन इन्व्हर्स R भागिले z साईन चा वर्ग थिटा भागिले कोसाईन चा वर्ग थिटा साईन थिटा d थिटा जे मी असे लिहिणार आहे की d ऑफ कोसाईन थिटा आणि हे सोबत आहे समोर वजा चिन्ह आता आपण घेत आहोत कोसाईन चा वर्ग थिटा ला x चा वर्ग असे तर हे बनते वजा म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 येथे जेव्हा थिटा बरोबर आहे 0 कोसाईन थिटा 1 आहे जेव्हा थिटा बरोबर आहे टॅन इन्व्हर्स R भागिले z कोसाईन थिटा z भागिले वर्ग मुळात r चा वर्ग अधिक z चा वर्ग आहे माझ्याकडे आहे 1 वजा x चा वर्ग भागिले x चा वर्ग dx इथे x हे कोसाईन थिटा आहे 0σωz2 ZR2z21d1x2 1 0σωz2 1 R2z2z 1zR2z2 0σωz2 R22z2zR2z2 2z तर हे बरोबर आहे म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 z भागिले वर्ग मुळात R चा वर्ग अधिक z चा वर्ग ते 1 dx 1 भागिले x चा वर्ग वजा 1 मी येथे वजा चिन्ह बदलले आहे आणि लिमिट्स बदलले आहे तर जे आहे म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 आतील बाजूला माझ्याकडे आहे 1 भागिले x जे z कडून जाणार आहे वर्ग मुळात R चा वर्ग अधिक z चा वर्ग 1 वजा x z भागिले वर्ग मुळात R चा वर्ग अधिक z चा वर्ग ते 1 आणि हे मला असे येते की म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 वजा 1 वजा वजा अधिक वर्ग मुळात R चा वर्ग अधिक z चा वर्ग वजा 1 वजा अधिक z भागिले वर्ग मुळात R चा वर्ग अधिक z चा वर्ग तर हे उत्तर असे बनते की म्यु 0 सिग्मा ओमेगा भागिले 2 R चा वर्ग अधिक 2 z चा वर्ग भागिले वर्गमूळ z R चा वर्ग अधिक z चा वर्ग वजा 2 आणि तेथे बाहेर एक z सुद्धा आहे आणि तेथे पाहुयात की इथे एक z होता तर हा z इथेच राहतो हा z इथेच राहतो हा z इथेच राहतो हा z इथेच राहतो हा z इथे येतो z इथे येतो आणि हे तुमचे उत्तर आहे तर हा z नंतर कॅन्सल होतो मी हे कॅन्सल करू शकतो यासोबत आणि हे 2 z आहे आणि ते माझे उत्तर आहे पुढे प्रश्न क्रमांक 9 एक पातळ सोलेनोईड त्याची लांबी L तो विचारात घ्या आपल्याकडे आहे एक पातळ सोलेनोईड आहे याची लांबी L आणि त्रिज्या a आहे L हे खूप खूप खूप मोठे आहे a पेक्षा तर ते जेव्हा मी त्याला एका टोराईड रिंगच्या आकारा मध्ये वळवतो नंतर ही त्रिजा R ही खुप खुप खुप मोठे आहे a पेक्षा ते आपण एका रिंगमध्ये वाकवले आहे ज्यामुळे ती एक टोराईड बनते जी चे केंद्र ओरिजीन येथे ठेवले आहे तर हे ओरिजिन आहे आणि हे ते अक्ष आहे अक्ष z म्हणून तर z अक्ष हे या स्क्रीन मधून बाहेर येत आहे आणि त्यामध्ये असलेले मॅग्नेटिक फिल्ड हे फाय दिशेमध्ये आहे तर याला एक मॅग्नेटिक फिल्ड आहे जे फाय दिशेमध्ये जात आहे सोलेनोईड एक करंट I वाहते तर ते एक करंट I वाहत आहे आणि त्याला N गुंडाळ्या आहेत तर ते एक करंट I वाहवत आहे आणि त्याला N गुंडाळ्या आहेत तर म्हणून प्रति युनिट लांबीसाठी गुंडाळ्या ची संख्या असणार आहेत N भागिले L इक्वेशन्स मध्ये असलेली समानता लक्षात घेऊन आपल्याला असे पाहिजे आहे की इक्वेशन्स ची समानता लक्षात घेऊन कर्ल ऑफ B हे बरोबर आहे म्यु नॉट j आणि कर्ल ऑफ A बरोबर आहे B च्या या टोराईड साठीचे वेक्टर पोटेन्शियल शोधा जी z अक्षावर z उंचीवर आहे B0J A B तर चला आपण पाहुयात की मी या टोराईड ला या B फिल्ड जे जात आहे फाय दिशेनी त्याच्यासोबत चित्रित करणार आहे याला एक रिंग सारखे बनवा तिच्या मध्ये करंट I हे फाय दिशेने जात आहे आणि त्याच्याशी संबंधित B कारण की त्यामागचे इक्वेशन्स हे सारखेच आहेत B साठीचे इक्वेशन हे असणार आहे A या सारखेच आणि म्यु नॉट j आणि B हे सारखेच पात्र निभावत आहेत तर चला पाहू यात आता जर माझ्याकडे आहे एक रिंग जी करंट I वहावत आहे आता जर मी हे B साठी सोडवले डेल क्रॉस B हे बरोबर आहे म्यु नॉट j नंतर z अक्षा वर असलेले B हे z च्या दिशेमध्ये आणि ती दिली जाते जसे आपण आधीच पाहिले आहे आत्ताच म्यु नॉट I भागिले 2 त्रिज्या ही आहे R चा वर्ग R R चा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 I काय आहे I हे काही नसून परंतु J डॉट d a आता या सारख्याच परिस्थितीकडे पाहुयात ते या टोराईड साठी जिथे हे फील्ड आहे B जे गोल जात आहे आणि डेल क्रॉस A बरोबर आहे B B0J Bz 0I2 R2R2z232 A B B daϕ Az 2 R2R2z232 ϕπa2Bπa2NLI Azz a2NIL L2π2L2π2z232 तर मी असे लिहू शकतो की A असले पाहिजे z दिशेमध्ये तर z चे फलन अक्षावर आणि ते तिथे असले पाहिजे म्यु 0 I I आता बदलली जाईल B डॉट da याने जे फ्लक्स आहे तर रिंग मधून असले फ्लक्स भागिले 2 गुणिले R चा वर्ग भागिले R चा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 फ्लक्स काय आहे आता बाकीच्या सर्व किमती तशाच ठेवून तर फ्लक्स हे काही नसून परंतु पाय a चा वर्ग जी आहे सोलेनोईड चा आडवा छेद गुणिले तिथे असलेले B फिल्ड जे आहे पाय चा वर्ग B हे काही नसून परंतु N भागिले L गुणिले I तर हे बनते पाय a चा वर्ग N I भागिले L R चा वर्ग हे असणार आहे L भागिले 2 पायचा वर्ग भागिले L भागिले 2 पायचा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि राहिलेले सर्व काही सोपे गणित आहे ज्यापासून तुम्ही तुमचे उत्तर मिळवू शकता मी येथे हे नक्कीच सांगितले पाहिजे मला असे वाटते की उत्तर जे आपण दिले आहे ते असाइन्मेंट मध्ये एक घटक पाय चा वर्ग किंवा काहीतरी हे गहाळ आहे कृपा करून ते तपासा तर चला ते मोजू यात आणि पाहुया कि ते काय येते असे येत आहे की पाय a चा वर्ग N I L चा वर्ग गुणिले L गुणिले L चा वर्ग अधिक 4 पाय चा वर्ग z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 गुणिले 8 पाय चा घन Azza2NIL2×8342L L242z232 2a2NILL242z232 आणि तेथे हा घटक आहे 2 तेथे हा घटक आहे 2 इथे आणि त्यामुळे हे 8 कॅन्सल होते पाय चा वर्ग कॅन्सल होते याच्यासोबत आणि मला मिळतील पायचा वर्ग हे L कॅन्सल होते L यासोबत तर शेवटी आपल्याला जे उत्तर मिळते ते आहे पायचा वर्ग a चा वर्ग N I L भागिले L चा वर्ग अधिक 4 पाय चा वर्ग z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि मला असे वाटते की नंतर त्यामुळे माझ्याकडे दिलेल्या असाइनमेंट मध्ये हा घटक उत्तरांमध्ये पाय चा वर्ग गहाळ आहे शेवटी हा शेवटचा प्रश्न जो असे सांगतो की मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल जे आहे या चकतीच्या z अक्षावर जी फिरत आहे ओमेगा सोबत आणि वाहवत आहे चार्ज सिग्मा असणार आहे आपल्याला हे इक्वेशन वापरायचे आहे डेल चा वर्ग A बरोबर आहे वजा म्यु नॉट J या बाबतीमध्ये आपण आधीच स्पष्ट केले आहे की J हे फक्त असणार आहे सरफेस करंट k चे काही नाही परंतु सिग्मा 2 पाय r डेल्टा r आहे या रिंग ने वाहिलेले करंट केंद्रापासून अंतर r येथे भागिले डेल्टा r गुणिले ओमेगा भागिले 2 पाय असणार आहे J आत मध्ये आहे किंवा k जे दिशेमध्ये आहे 2A 0JJ K σ2πr rr 2π σrω 2Ax 0Jx 2Ay 0Jy Az0 तर हे असे असणार आहे की 2 पाय कॅन्सल होते डेल्टा r कॅन्सल होते तुम्हाला मिळेल सिग्मा r ओमेगा हे फाय च्या दिशेमध्ये आता पोईसन चे इक्वेशन वापरून डेल चा वर्ग A बरोबर आहे वजा म्यु नॉट J आणि म्हणून डेल चा वर्ग A x हे आहे वजा म्यु नॉट J x आणि डेल चा वर्ग A y आहे म्यु नॉट J y तुम्ही येथे पाहू शकता की A हे असलेच पाहिजे फाय च्या स्वतःच्या दिशेमध्ये असलेच पाहिजे कारण की J फाय च्या दिशेमध्ये आहे पण z अक्षावर तेथे अनन्य नाही जो फाय चांगल्या पद्धतीने व्याख्या केलेला आहे आणि म्हणून A हे z अक्षावर असणार आहे 0 आणि तेच तुमचे उत्तर आहे तर आपल्यासाठी हे असाइनमेंट 4 पूर्ण करत आहे